वेव्हफंक्शन उदय स्पष्टीकरण आणि एक्स आणि पी ऑपरेटर्सचे अपेक्षित मूल्य तर आपण आतापर्यंत जे शिकलो ते वेव्ह फंक्शन जे स्टेशनरी स्टेट श्रोडिंगर समीकरणाचे निराकरण करते ते ऑर्थोनॉर्मल आहेत मी हे पुन्हा सांगत आहे कारण आपण या शब्दांशी परिचित व्हाल आणि आम्हाला असेही आढळले की मी as xαβ∫xxxdx म्हणून परिभाषित करू शकतो मी हे निर्देशांक β m n वारंवार वापरत आहे तर तुम्हाला माहित आहे की हे डमी इंडेक्स आहेत आणि pαβ∫xiddx dx याद्वारे आपल्याला हे कळले की क्वांटम स्थितीचे आणि px xpiI चे निराकरण होते या ऑपरेटर्सना याप्रमाणे परिभाषित करण्यात अर्थ प्राप्त झाला कारण आपण हे देखील शिकलो की pop ने eikx वर कार्य केल्याने मला पुन्हा वेगवान वेळ मिळाला तर अशा प्रकारे आपण कणातून वेग काढला किंवा निश्चित गतीकडे जाताना गती मिळवली शेवटच्या व्याख्यानात मी तुम्हाला xαα विषयी प्रश्न विचारलेला होता xαα म्हणजे ∫2xdx आणि pαα जे ∫iddx dx आहे ते काय दर्शवतात आणि 2 म्हणजे काय हे आपण या व्याख्यानात पाहणार आहोत तर आता मी तुम्हाला ।2 चे उदय स्पष्टीकरणं सांगतो म्हणजे तुम्हाला सर्वकाही चांगले समजेल तर हा एक अत्यंत स्वयंपूर्ण सिद्धांत बनतो x वर कणाची संभाव्यता घनता 2 आहे याचा अर्थ असा होतो की x च्या सभोवताली 2 च्या मध्यांतरात ψ वेव्ह फंकशन असलेल्या कणांची संभाव्यता घनता ψ2Δx इतकी असेल म्हणजे अवकाशात कुढेही असलेल्या कणाची संभाव्यता ∞ आणि दरम्यान १ असेल आणि म्हणूनआपण अशी मागणी करतो की ∞ ψ2dx हे 1 च्या बरोबरीचे असावे जे ∞ ते दरम्यान कण शोधण्याची एकूण संभाव्यता आहे तर लक्षात ठेवा की या आठवड्यातील पहिल्या व्याख्यानातून आपण वेव्ह फंक्शन सामान्य कसे करू शकतो हे पाहणार आहोत तर वेव्ह फंक्शन सामान्य करणे याचा अर्थ असा आहे की हे x अक्षावर ∞ आणि दरम्यान कुठेही असलेल्या कणाची संभाव्यता दर्शवते आणि x च्या सभोवताली Δx च्या मध्यांतरात असलेल्या कणांची संभाव्यता ψ2Δx असेल तर आता आपण xαα हे मूल्य पाहू तर xαα चे काय xαα हे ∫2xdx च्या बरोबरीचे असणार आहे म्हणजेच जर तुम्ही ते लहान भागात तोडले तर तो प्रत्येक भाग 2 असेल फक्त x च्यासभोवताली असलेल्या कण शोधण्याची संभाव्यता x असेल आणि मी त्या छोट्या छोट्या मध्यांतरांचा सारांश घेतला तर हे x चे सरासरी मूल्य असेल तर जेव्हा कणाचे वेव्ह फंक्शन असते तेव्हा xαα मला x चे सरासरी मूल्य देते सर्वसाधारण x सरासरी हे ∫ψ2xdx च्या बरोबरीचे असते आणि याला x चे अपेक्षित मूल्य म्हणतात आपण हे लक्षात घेण्याची अपेक्षा आहे की एकदा जर का आपण कणाला लहर म्हणून दर्शविले तर आपल्याकडे x निश्चित करण्याशिवाय कोणताही मार्ग नाही तर हे x चे अपेक्षित किंवा सरासरी मूल्य आहे आणि हे ⟨x⟩ असे दर्शविले जाते अशा संकेतांचे आपण अनुसरण केले पाहिजे p αα बद्दल काय तर पुढील प्रश्न उपस्थित होतो की pαα बद्दल काय तर pαα हे ∫iddxψ dx शिवाय काहीच नाही किंवा तरंग फंक्शन ∫iddxψ dx साठी सर्वसाधारणपणे अपेक्षित मूल्य असेल तर सर्वसाधारणपणे याला अपेक्षित मूल्य p किंवा सरासरी p असे म्हटले जाईल आणि आठवा मी तुम्हाला ψ हे फूरियर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये 12π ∫dk k eikx असे लिहू शकतो हे सांगितले आहे हे फूरियर ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि जर ψ सामान्यीकृत असेल तर a k असा असावा की ते संपूर्ण समीकरण सामान्य करेल तर सामान्यीकृत केल्या नंतर ψ हे असे दर्शविल कि ∫ ∞ dx ψ21 चला त्याचा पर्याय घेऊ तर मी याचे समाकलन करून ∞ dx xψ असे लिहितो आणि याचे फूरियर ट्रान्सफॉर्म 12π ∞ dk Akeikx असे आहे हे देखील ∞ ते वेळा आहे किंवा ते Ak असावेत कारण मी लिहित आहे आणि तेथे उणे चिन्ह असावे आणि मी उत्कृष्ट dk हे एक डमी व्हेरिएबल लिहीत आहे मी विविध व्हेरिएबल्स चल वापरले आहेत Akeikx2π म्हणजे आता आपण पुन्हा लिहूया

तर मी हे समजू शकतो की eikx साठी ध्वनि लहरी मधील सर्वाधिक अंतर हे ℏk वेग असलेल्या कणासाठी तरंग फंक्शन आहे आणि म्हणून मी Ak2 हे मी वेग k आणि ।Ak2Δk असणाऱ्या कणाची संभाव्य घनता असे लिहू शकतो ही संभाव्यता जी कण ℏk च्या आसपास kℏ च्या भागात गती म्हणून पसरली आहे म्हणून हि निव्वळ संभाव्यता आहे ज्याला ∞ पासून ∞ गती आहे आता स्पष्टीकरणासाठी p हे अपेक्षित मूल्य आहे म्हणून मी ⟨p⟩ ∞ xiddx ψdx हे असे परिभाषित केले आहे मी हे पुन्हा फूरियर विस्तारित स्वरूपात लिहीत आहे फूरियर ट्रान्सफॉर्म हे ∞ ते dx बनते हे ∞ ते ∞ dkAke ikx 2π असे होईल मग माझ्याकडे iddx of ∞ dk Akeikx2π असेल जे ∞dx ∞dkAke ikx2π ∞kdkAkeikx2π I असे लिहिले जाऊ शकते मी पुन्हा पूर्वीसारखीच युक्ती वापरणार आहे आणि प्रथम x एकत्रीकरण करणार आहे तर ∞dxeik kx2π हे म्हणजेच k k आहे आणि म्हणून हे समकालीत केल्यास∫dk ℏk Ak2 असेल जे मी तुम्हाला स्वाध्याय म्हणून देत आहे तर आपल्याला काय मिळत आहे आता हे ⟨p⟩ जे ∫xiddx ψx dx आहे ते ∫dk ℏk Ak2 शिवाय काहीच नाही आणि हे मनहेजेच k च्या सभोवताली Δk मध्यांतरात असलेली ℏkसंभाव्यता आहे आणि हि या सर्व मध्यांतराची बेरीज आहे तर ही सरासरी गती आहे α किंवा ψ α स्थिती कणांची सरासरी गती म्हणजे p αα म्हणून याला ⟨p⟩ असेही म्हणतात तर p αα अपेक्षित मूल्य देते आणि कर्ण घटक आपल्याला अपेक्षित मूल्य देतात किंवा दिलेल्या स्थितीत त्या प्रमाणाचे सरासरी मूल्य आणि कर्ण घटकांचे क्रॉस ट्रांझिशन मॅट्रिक्स घटक देतात तर आम्ही आता बोर्नच्या वेव्ह फंक्शनच्या व्याख्येद्वारे कर्ण घटकाचा अर्थ लावला तर तुमच्या लक्षात येईल कि कोणत्याही बांधील अवस्थेसाठी ψ±∞ 0 वेव्ह फंक्शनवर जाणे त्याच्या बंधनाला दूर करत नाही त्याची अपेक्षा मूल्य p नेहमी 0 असेल हे आपण लगेचच हे सिद्ध करू शकतो तर या व्याख्यानाची सांगता करताना मी असे म्हणेल कि उद्य स्पष्टीकरणासाठी x2 त्याच्याबरोबर संभाव्यता घनता आहे आणि याच बरोबर मी तुम्हाला x साठी A फूरियर गुणांक देखील दिला आहे जे ℏk गती असलेल्या कण साठी संभाव्यता घनता देईल आणि नंतर आपण xαα ला x चे सरासरी मूल्य म्हणून दर्शवू आणि त्याला अपेक्षित मूल्य असे नाव देऊ आणि pαα हे गतीचे अपेक्षित मूल्य देखील आहे आता तुमच्या लक्षात येईल कि हीझेनबर्ग आणि श्रोडिंगर यांची संकल्पना समतुल्य असल्याने वेळेवर अवलंबून नसलेल्या संरक्षित प्रमाणात कर्ण अटींची मात्रा असणार आहे आणि जी संरक्षित नसतील त्या तिरपे अटींची मात्रा असतील तर आता तुम्ही या तीन व्याख्यानांमध्ये पहिले आहे की या 2 औपचारिकता समतुल्य आहेत आणि आपण तरंग कार्याचा अर्थ बंधांच्या व्याख्याद्वारे देखील केला आहे आणि आपल्याला आता परिमाणांनुसार ऑपरेटरद्वारे मॅट्रिक्स घटकांची गणना कशी करावी हे देखील माहित आहे